या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे हे मॉड्यूल आमच्या शेवटच्या मॉड्यूलची सुरूवात आहे ज्यात आपण Op Amp डेटा शीट पहात होता आणि नंतर आम्ही Op Amp ची वैशिष्ट्ये पाहत होतो आणि आम्ही इनपुट बायस करंट काय आहे आणि आउटपुटवर इनपुट बायस करंटचा परिणाम कसे काढू शकतो ते पाहिले हे मॉड्यूल आपण इनपुट म्हणजे नक्की काय आहे ऑफसेट करंट आणि इनपुट ऑफसेट करंट एम्पलीफायर ऑपरेशनवर कसे परिणाम करतो ते पाहू आता आम्ही आधीच पाहिले आहे की इनपुट ऑफसेट करंट काय आहे आम्ही पूर्वीच्या व्याख्यानांमध्ये पाहिले आहे सूत्र देखील आता आम्हाला चांगले माहित आहे इनपुट ऑफसेट करंटचे सूत्र । Ib1 Ib2 । बरोबर इनपुट बायस करंट होता । Ib1 Ib2 ।2 इनपुट ऑफसेट करंट आहे । Ib1 Ib2 । ठीक आहे आता एम्पलीफायर ऑपरेशनवर याचा कसा परिणाम होणार आहे ते पाहूया तर जर मी स्लाइड पाहिली तर मला काय सापडेल मला ते इनपुट ऑफसेट करंट परिभाषा सापडते जी आम्हाला आधीच माहित आहे मग मी पाहतो की ठराविक 741 साठी इनपुट ऑफसेट करंट 200 नॅनो अँपिअर आहे कारण इनपुट टर्मिनल्स मध्ये जुळणी सुधारली जाते आणि Ib1 आणि Ib2 मधील फरक लहान होतो म्हणजे इनपुट ऑफसेट करंट मूल्य आणखी कमी होते आता Op Amp 741 इनपुट ऑफसेट करंटच्या सुस्पष्टतेसाठी इनपुट ऑफसेट करंट 6 नॅनो अँपिअर ठीक आहे तर इनपुट ऑफसेट करंट हे एक अचूक Op Amp साठी 6 nano amperes आहे Op Amp वर ऑफसेट करंटचा प्रभाव समजून घेण्यासाठी आपण या विशिष्ट आकृतीत दाखवल्याप्रमाणे इनव्हर्टिंग कॉन्फिगरेशनचा विचार करूया तर R1 आहे R2 इनव्हर्टिंग Op Amp आहे आणि मग R3 आहे जे R1 च्या बरोबरीचे असेल आणि R2 च्या समांतर असेल हे आम्हाला आधीच माहित आहे आता जर मी किर्चॉफचा कायदा नोड ए येथे लागू केला तर I1 I2 Ib1 ठीक आहे तर व्हर्च्युअल ग्राउंड लावून माझ्याकडे Vin V Ib Ib Ib I1I2 असेल तर V जो येथे व्होल्टेज आहे तर V V हे V Ib बरोबर किर्चॉफच्या करंट कायद्यानुसार I1 म्हणजे Ib परंतु Ib R3R1 बरोबर Ib R3 VoR2 म्हणून जर मी हे समीकरण पुढे सोडवले तर माझ्याकडे काय असेल आता Op Amp चे ठराविक ऑफसेट करंट 200 नॅनो अँपिअर आहे याचा परिणाम असा होतो की Op Amp मध्ये एका मेगा ओमचा फीडबॅक प्रतिकार आहे Op Amp 200 मध्ये 1 चे आउटपुट व्होल्टेज तयार करेल जे 0 इनपुट ऑफसेट व्होल्टेजसाठी 200 मिलीअँपिअर आहे एवढा बदल आहे आउटपुट व्होल्टेजवर तयार होणारे 200 मिलिव्होल्ट आणि अनेक सर्किट्ससाठी मूल्य खूप जास्त असू शकते म्हणून हे कमी करण्याचा मार्ग आहे अभिप्राय प्रतिकार लहान ठेवून दुर्दैवाने उच्च इनपुट प्रतिबाधा प्राप्त करण्यासाठी R1 मोठा ठेवणे आवश्यक आहे R1 मोठा असावा अन्यथा आम्हाला उच्च इनपुट प्रतिबाधा नसेल आणि आम्हाला माहित आहे की Op Amp मध्ये आमच्याकडे अत्यंत उच्च इनपुट प्रतिबाधा असावी तर आम्ही ते करू शकत नाही आता फीडबॅक रेझिस्टर R2 देखील उच्च असणे आवश्यक आहे अन्यथा आम्हाला समान समस्या मिळू शकत नाही मी R1 चे मूल्य कमी करू शकतो किंवा R2 चे मूल्य कमी करू शकलो तर मी किमान परिणाम करू शकतो परंतु मी मूल्य कमी करू शकत नाही आणि म्हणूनच माझ्याकडे या क्षणापर्यंत कोणताही उपाय नाही आता आपण पाहू जर मला ऑफसेट करंटमुळे झालेल्या परिणामाची भरपाई करायची असेल तर मी काय करावे तर फीडबॅक नेटवर्क तुम्ही इथे पाहू शकता ते T सारखे दिसते म्हणूनच आम्ही T फीडबॅक नेटवर्क असे म्हणतो आकृती मध्ये एक चांगला उपाय आहे एक चांगला उपाय कसा आहे ते पाहूया हे बिंदूच्या नेटवर्कमध्ये दाखवल्याप्रमाणे इनपुट कमी करून जमिनीवर प्रतिकार ठेवताना मोठ्या अभिप्राय प्रतिकारास अनुमती देईल आता जर तेथे मूल्य असेल तर Rs चे मूल्य असू शकते आणि मी Rt चे मूल्य बनवू शकतो तर या समीकरणांमधून आपल्याला 2 गोष्टींची अचूक माहिती असणे आवश्यक आहे की आम्ही एक सर्किट डिझाईन करू शकतो ज्याचा वापर ऑफसेट करंटचा प्रभाव काढून टाकण्याच्या परिणामासाठी चांगला भरपाई सर्किट म्हणून केला जाऊ शकतो आणि आम्ही Rt चे मूल्य कसे निवडू शकतो आणि आम्ही Rs ची किंमत कशी निवडू शकतो आता आपण एक उदाहरण घेऊया आकृतीमध्ये दाखवलेल्या प्रकाराचा एक उलटा अॅम्प्लीफायर डिझाईन घेऊया 741 वापरून 10 चा फायदा मिळवा आणि 10 मेगा ओमचा इनपुट प्रतिबाधा बरोबर Rt Rs आणि R1 ची गणना करा ही समस्या आहे तर आपण उपाय शोधूया कारण आपण म्हटले गेन काही नाही परंतु RfR1 आहे आमच्याकडे Rf आहे गेन R1 म्हणून आम्ही असे म्हणू शकतो की Rf गेन R1 आता आणखी एक मुद्दा बघूया आणखी एक मुद्दा म्हणजे आपण एम्पलीफायर ऑपरेशनवर इनपुटऑफसेट व्होल्टेजचा प्रभाव समजून घेतला पाहिजे आता आपण एम्पलीफायर ऑपरेशनवर इनपुट ऑफसेट व्होल्टेजचा प्रभाव पाहू तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय आहे आम्हाला आधीच माहित आहे आणखी एक व्यावहारिक चिंता Op Amp हे व्होल्टेज ऑफसेट आहे जरी ऑफसेट करंट आणि बायस करंटमुळे होणाऱ्या परिणामाची भरपाई केली जाते Op Amp चे आउटपुट अजूनही 0 असू शकत नाही हे Op Amp च्या आत अपरिहार्य असंतुलनामुळे आहे जेव्हा 2 इनपुट टर्मिनल एकत्र शॉर्ट केले जातात तेव्हा आउटपुट व्होल्टेज 0 व्होल्ट व्यतिरिक्त असण्याचा परिणाम असतो तर आपण आधी पाहिले की इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय आहे हे देखील आपण लक्षात ठेवूया की Op Amp हे डिफरेंशियल अॅम्प्लीफायर आहेत कारण 2 इनपुट कनेक्शनमधील व्होल्टेजमधील फरक वाढवायचा आहे आणि जेव्हा आउटपुट इनपुट व्होल्टेज फरक अगदी 0 व्होल्ट असतो आउटपुट आदर्शपणे 0 असेल तथापि वास्तविक Op Amp समीकरणा मध्ये 0 सामान्य मोड मिळतो आउटपुट व्होल्टेज 0 असू शकत नाही तुमचे ऑफसेट एक परिपूर्ण Op Amp आहे आणि आउटपुट नक्की 0 व्होल्ट असेल जेथे दोन्ही इनपुटची क्रमवारी लावली जाते आणि आउटपुट 0 व्होल्ट असावे परंतु बहुतेक ऑम्प्स त्यांचे स्वत चे आउटपुट सेच्युरेशन संतृप्त पातळीवर नेतात जे एकतर नकारात्मक किंवा सकारात्मक असते दिलेल्या आकृतीत आपण संतुलित आउटपुट व्होल्टेज 14 7 व्होल्ट्स जे 15 व्होल्टपेक्षा थोडे कमी पाहतो तर याचे कारण असे आहे की या Op Amp मधील ऑफसेट आउटपुटला पूर्णपणे सेच्युरेशन संतृप्त बिंदूकडे नेत आहे आउटपुटवर उपस्थित असलेल्या ऑफसेटच्या प्रमाणाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे आता भरपाई कशी करावी मग ऑफसेट व्होल्टेजचा हा प्रभाव खूप महत्वाचा मुद्दा तर हे सर्व महत्वाचे मुद्दे आहेत ज्यावर आम्ही चर्चा करत आहोत कारण हे खूप महत्वाचे आहे की आम्ही ऑफसेट व्होल्टेजच्या परिणामाची भरपाई करतो आम्ही इनपुट बायस करंटच्या प्रभावाची भरपाई करतो आम्ही इनपुट ऑफसेट करंटच्या प्रभावाची भरपाई करतो म्हणून जेव्हा टर्मिनल्स ग्राउंड केले जातात तेव्हा सर्व काही आमचे आउटपुट 0 असावे अशा प्रकारे आम्ही ऑफसेट करतो आमचे ऑफसेट परिपूर्ण असावे जेणेकरून आमचे आउटपुट व्होल्टेज 0 असावे तर म्हणून हे मापदंड समजून घेणे आणि हे वैशिष्ट्य समजून घेणे आम्हाला योग्यरित्या एम्पलीफायर डिझाइन करण्यास मदत करेल आता जर तुम्ही स्लाइडवर परत गेलात तर आम्ही ऑफसेट व्होल्टेजच्या परिणामाची भरपाई कशी करू शकतो हे पाहतो इतर मार्गाने ऑफसेट व्होल्टेजमुळे होणाऱ्या परिणामाची भरपाई करण्याचा एक मार्ग म्हणजे मालिकेत लहान व्होल्टेज लागू करून आउटपुट व्होल्टेज 0 बरोबर होण्यास भाग पाडण्यासाठी एका इनपुटसह मालिकेतील लहान व्होल्टेज व्होल्टेजमध्ये ऑफसेट करण्याचा हा एक मार्ग आहे कारण Op Amp डिफरेंशियल गेन जास्त आहेत इनपुट ऑफसेट व्होल्टेजसाठी आकृती आउटपुटवर जास्त परिणाम करण्याची गरज नाही जरी इनपुट योग्यरित्या कमी केले गेले डिफरेंशियल गेन खूप जास्त असल्याने इनपुट ऑफसेट व्होल्टेजचा परिणाम खरोखरच आमच्या आउटपुटवर होणार नाही ते सहसा उत्पादकाने पॅकेज केलेल्या Op Amp चे ऑफसेट ट्रिम करण्यासाठी केलेल्या तरतुदी आहेत सामान्यतः Op Amp पॅकेजवर 2 अतिरिक्त टर्मिनल कसे असतात बाह्य ट्रिम पोटेंशिओमीटर कनेक्ट करण्यासाठी आरक्षित हे कनेक्शन पॉइंट्स ऑफसेट नल म्हणून लेबल केलेले आहेत तर जर तुम्ही IC पाहिले असेल तर टर्मिनल 1 आणि 5 ऑफसेट नल साठी वापरले जातात कारण सिंगल Op Amp जसे 741 नल कनेक्शन पॉइंट्स 1 आणि 5 चा प्रभाव 8 पिन DIP पॅकेज वर ऑफसेट नल साठी वापरला जातो म्हणून आम्ही 1 आणि 5 दरम्यान एक पोटेंशियोमीटर कनेक्ट करतो आणि आम्ही व्होल्टेज ट्रिम करतो पोटेंशिओमीटर ट्रिम करतो की आमचे आउटपुट व्होल्टेज 0 असेल तर आपण एक उदाहरण पाहू तर Op Amp चे वैशिष्ट्य ज्याचे आपण पहिले उदाहरण म्हणून पहात आहोत ते आकृतीमध्ये दाखवलेल्या नॉन इनव्हर्टींग एम्पलीफायरसाठी आहे R1 म्हणजे 1 किलो ओम Rf 10 किलो ओम हे Ib मधील Vos मुळे जास्तीत जास्त आउटपुट ऑफसेट व्होल्टेजची गणना करते Op Amp LM 307 आहे जेथे Vos 10 millivolts आहे आणि Ib 300 nano ampere Iio is 50 nano ampere उजवीकडे आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त ऑफसेट व्होल्टेजची गणना करावी लागेल तर आमचे आउटपुट व्होल्टेज VoT 110 5 मिलीव्होल्ट्स असेल आपण या उदाहरणावरून पाहू शकता की हे इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे जे अधिक जबाबदार आहे इनपुट ऑफसेट व्होल्टेज जे इनपुट बायस करंट Ib च्या तुलनेत ऑफसेट व्होल्टेज तयार करण्यासाठी अधिक जबाबदार आहे तर आपण पाहू शकता की आउटपुट ऑफसेट व्होल्टेजच्या निर्मितीसाठी आउटपुटसाठी अधिक जबाबदार काय आहे इनपुट बायस करंट म्हणजे काय इनपुट बायस करंट काय आहे आणि इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय आहे आणि आउटपुट ऑफसेट व्होल्टेज काय आहे या उदाहरणावरून आपण जे पाहिले आहे आम्ही पाहिले आहे की हे इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे जे इनपुट बायस करंट आउटपुट ऑफसेट व्होल्टेज तयार करण्यासाठी अधिक जबाबदार आहे म्हणून जेव्हा आपण एखादी समस्या पाहता तेव्हा आपल्याला ते समजते या समस्येची भूमिका काय आहे आणि आपण योग्य प्रकारे डिझाइन करत असलेल्या अंतिम परिणामासाठी जबाबदार असलेले मापदंड कोणते आहेत ते आपण कसे करू शकता या प्रकरणात आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दोन्ही इनपुट टर्मिनल ग्राउंड करत असतो तेव्हा आउटपुट 0 वर असावे ही फक्त एक गोष्ट आहे जी आपल्याला बरोबर समजून घ्यायची आहे आता आपण पुढील मॉड्यूलमध्ये Op Amp चे अधिक वैशिष्ट्य आहे का ते पाहू इथे आपण जे पाहिले ते आहे की इनपुट ऑफसेट व्होल्टेजची भूमिका काय आहे आम्ही इनपुट ऑफसेट व्होल्टेजची भरपाई कशी करू शकतो आणि इनपुट ऑफसेट करंटची भरपाई कशी करू शकतो पुढील मॉड्यूलमध्ये जे या विशिष्ट लेक्चरचे शेवटचे मॉड्यूल आहे आम्ही Op Amp ची आणखी काही वैशिष्ट्ये पाहू जे डेटा शीटमध्ये आधीच नमूद केलेले आहे तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या पुढच्या मॉड्यूलमध्ये भेटू